तर मग आतापर्यंत आपण जे पाहिले तो एक प्रकारे पीएमएल सिद्धांताचा सारांश आहे निष्कर्ष असा होता की केवळ कोऑर्डिनेट स्ट्रेचिंग पॅरामीटर्स बदलून मी शून्य परावर्तन असलेल्या लॉसी माध्यमाची नक्कल करू शकतो या डेरीव्हेशन मध्ये मला एक गोष्ट सांगायची होती की आपण या डेरीव्हेशनमध्ये ची वेळ गृहीत धरली तर आपण ची वेळ गृहीत धरली यामुळे आपण आपला एस स्वरुपाचा निवडला बरोबर कारण तो आहे तर स्पेस टर्म मध्ये आहे आता मी उलट वेळ गृहीत धरली तर माझे S हे होईल ठीक तर अंमलबजावणीचे हे अगदी सोपा मुद्दे आहेत जे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत अन्यथा आपल्याला आढळेल की तुमचा कोड अजिबात काम करत नाहीये ठीक आहे म्हणून आतापर्यंत आपण पीएमएल बद्दल जे काही बोललो ते मी हे कसे अंमलात आणतो यावर अवलंबून नाही तर शेवटी हा सिद्धांत पूर्ण केल्यावर मी माझी पद्धत प्रत्यक्षात कशी अंमलात आणू शकतो हे देणे आहे तर या बद्दल आता आपण पुढे बोलणार आहोत बरोबर तर त्यास एफडीटीडी मध्ये अंमलात आणले गेले आणि हे प्रत्यक्षात खूप सोपे आहे फक्त मॅक्सवेल च्या समीकरणा कडे जरा वेगळ्या प्रकारे पाहण्यावर अवलंबून आहे कारण की तो कोऑर्डिनेट स्ट्रेचिंग पॅरामीटर मॅक्सवेलच्या समीकरणात फक्त बोलून आला आहे तर पुन्हा साधे बोलणेच आपल्याला मदत करेल चला तर आपण थोडीशी युक्ती करू तर आपली नेहमीची मॅक्सवेलची समीकरणे आपल्याला उपयोगी होतील या पद्धतीने परत लिहू तर उदाहरणार्थ एच चे कर्ल बरोबर तर त्याचा विस्तार करू तर घटककोण कोणत्या सर्व टर्म्स तिथे असणार आहेत ही पहिली टर्मआहे नंतर माझ्याकडे एक टर्म आहे जी नंतर होणार आहे आणि नंतर एक घटक असेल त्याच्या कडे असणे आवश्यक आहे हा आपला कर्ल लिहिण्याचा एक नेहमीचा मार्ग आहे बरोबर आता जर आपल्याला आठवत असेल की आपण मॅक्सवेल च्या समीकरणांची पुन्हा व्याख्या केली तेव्हा आपल्याला हे कोऑर्डिनेट स्ट्रेचिंग पॅरामीटर्स मिळाले होते जेव्हा मी किंवा पुन्हा व्याख्या केली तेव्हा सोबत होते किंवा दुसरे काहीतरी सोबत होते मी त्यांची पुनर्व्याख्या कशी केली होती विद्यार्थीः हं पण हे कोणत्या टर्म सोबत होते पार्शिअल डेरिव्हेटिव्ह्ज टर्म बरोबर युनिट वेक्टर टर्म नाही बरोबर तर उदाहरणार्थ म्हणून मी येथून काय करू शकतो तर एकसारख्या पार्शिअल डेरिव्हेटिव्ह्ज टर्म काढून टाकू शकतो ठीक आहे तर ते पहाण्याकरिता आपण आणखी एक गोष्ट पाहू या तर समजा मी तुम्हाला काय आहे असे विचारले ठीक आहे तर असेल मला येथून काय मिळेल फक्त एक आणि एक आहे बरोबर तर होणार आहे आणि मला मिळणार आहे इथे वर या एक्स्प्रेशन मध्ये तुम्ही अशी एखादी टर्म ओळखता का हा प्रकार कुठेतरी दिसला आहे का मला काय म्हणायचे आहे हो मग या मध्ये काय साम्य आहे तर तेथे सामान्यपणे काय साम्य आहे च्या संदर्भातील पार्शिअल डेरिव्हेटिव्ह विद्यार्थी इथे सर्वत्र दिसत आहे बरोबर तर मी हे असे पुन्हा लिहू शकतो तर मी आता पुन्हा असे लिहू शकतो अंदाजे नाही हे फक्त पुनर्लेखन तर येथे हे युनिट वेक्टर च्या दृष्टीने लिहिलेले होते आता मी पुन्हा लिहितो तर हे युनिट वेक्टर आहे आणि मी पार्शिअल डेरिव्हेटिव्ह गटबद्ध केले आहे तर मग मी हे का करतो कारण हे आता अशा स्वरुपाचे आहे की कोऑर्डिनेट स्ट्रेचिंग मला सोपा अर्थ देतील कोऑर्डिनेट स्ट्रेचिंग ला किंवा ने गुणेल तर हे आपल्याला आता ते पाहण्याची परवानगी देत आहे तर चला पाहूया उदाहरणार्थ एफडीटीडी ची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला आधीच माहित आहे असे काहीतरी वापरणार आहोत ते म्हणजे की लॉसी माध्यम कसे हाताळावे म्हणून फक्त हे समीकरण १ घालू तर आपण ते थांबवू आणि तुलना बघू पुढे लॉसी माध्यम बघा आणि आपण अतिशय सोप्या गोष्टी वापरू आपण ओहम चा नियम वापरू आपण ते ओहम च्या नियमाआधीच केले आहे विद्यार्थी जे बरोबर तर मग तिथे माझ्याकडे काय होते आम्हाला हे माहित आहे आणि हे झाले जे मी परत लिहिले होते मी हे एका कॉम्प्लेक्स पेरमिटिव्हिटी च्या स्वरूपात लिहू शकतो तर मी हे असे लिहू शकतो हे आपण यापूर्वीच पाहिले आहे आपण यालाम्हणू शकतो तुम्ही कदाचित अंदाज केला असेल की आपण लॉसी माध्यमांकडे जाण्याचे कारण काय घेत आहोत कारण आपण आधीपासूनच असे स्पष्ट केले आहे की कोऑर्डिनेट स्ट्रेचिंग सह पीएमएल एक एनिसोट्रॉपिक माध्यमासारखे आहे बरोबर तर आपण येथे आधीपासूनच माहित आहे असे काहीतरी वापरू तर आता मॅक्सवेल च्या समीकरणा नुसार होणार आहे तर माझे हे रिलेशन येथे आहे मी आत्ता इथे लिहिलेले हे समीकरण १ वापरू शकतो तर विद्युत क्षेत्रासह असलेल्या या सर्व टर्म्स स्केलर आहेत बरोबर तर हा वेक्टर येथे आहे आपण सहमत आहात की या 3 टर्म्सपैकी एकही वेक्टर नाही बरोबर दिशा स्पष्ट नाही म्हणजे ते एच कुठे आहे यावर अवलंबून आहे बरोबर तर मी या सर्व गोष्टी ३ वेक्टर च्या स्वरूपात असे पुन्हा लिहीत आहे मी हे असे लिहू शकतो तर मी काय म्हणत आहे असे म्हणत आहे की समीकरण १ मध्ये ३ वेक्टर्स आहेत बरोबर त्यातील प्रत्येक टर्म १ २ ३ आहे आणि त्या ३ पैकी प्रत्येक १ वेक्टर आहे बरोबर आणि शेवटी मॅक्सवेल च्या समीकरणा ने या टर्म ला समान होईल विद्युत क्षेत्रामध्ये देखील ३ वेक्टर्सआहेत तर मी या ३ वेक्टर्स ची व्याख्या करतो तर उदाहरणार्थ व्याख्या काय आहे ही माझी नवीन व्याख्या आहे हे असेल ही माझी व्याख्या आहे मी हे करू शकतो का म्हणून मी व्याख्या केली मी विद्युत क्षेत्राला ३ वेक्टर्स मध्ये विघटित केले आहे हा विद्यार्थी तर चांगला मुद्दा तर हे वेक्टर्स च्या दिशेने नाहीत ते ३ अनियंत्रित दिशेने नाहीत त्या ३ अनियंत्रित दिशा कोणत्या आहेत ते युनिट वेक्टर्स नी दिले आहेत बरोबर मला पाहिजे असलेल्या कोणत्याही ऑर्थोगोनल दिशांमध्ये मी वेक्टर चे विघटन करू शकतो तर हे च्या दिशेने नाहीत ज्यांची व्याख्या अशी आहे आतापर्यंत मी मॅक्सवेलच्या समीकरणांचा आणि लॉसी माध्यमांचा पुनर्वापर करण्याशिवाय काही नवीन केले नाही बरोबर परंतु पीएमएल चा काहीच उल्लेख नाही तर आता आपण पीएमएल ची अंमलबजावणी कशी करायची ते पाहू तर मग तुम्ही काय घडेल याचा अंदाज करू शकता का